प्रोफेसर हॅलो आणि सहानुभूती या विषय संबंधीत मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे आपण येथे मागील व्हिडिओमधील ग्राहक यात्रा मॅपिंग किंवा प्रथम व्यक्तिमत्व पाहत होतो या व्हिडिओमध्ये आपण ज्या प्रकरणात काम करत आहोत त्याच केस स्टडीची आणखी एक व्यक्तिरेखा पाहणार आहोत आता आपण आणखी एक वेळ असे का करीत आहोत ज्यामुळे ग्राहक प्रवास नकाशा कसा तयार होतो याचा एक वेगळाच प्रकार आपल्याला कळेल तसेच आपण कदाचित एखाद्या दुसर्या व्यक्तीची तपासणी करीत आहोत जो कदाचित या नकाशा चा वापर करू शकेल किंवा या प्रवासात जाऊ शकेल म्हणूनच हा मुख्य हेतू आहे सहसा मी असे म्हणेन की साधारणत 3 ते 4 व्यक्ती असे म्हणण्याची शक्यता आहे की आपण पहात असाल आणि मी सुचवल्याप्रमाणे फक्त एकच नाहीतर साधारणत कमीतकमी मी सुचविलेलेच आपणास आढळेल परंतु ठराविक सरावात जवळपास ३ ते ४ पर्याय असे आहेत जे की आपणास आपले व्यंग मौखिकरित्या पूर्ण करण्यास मदत करतील किंवा काही लोकांचा अगदी सामान्यत असा कल असेल किंवा आपण त्या व्यक्तीसह एखाद्याचे शारीरिक व्यंगचित्र किंवा रेखाचित्र बनवू शकतो आपण हे करून पाहू शकता आणि आपण एखाद्या रेखाचित्रात पारंगत नसल्यास आपण फक्त स्टिक आकृती काढू शकता जेणेकरून मला ग्राहक प्रवासाचा नकाशा पूर्ण करण्यास प्रोत्साहित करू शकेल तर माझे सहकारी येथे असलेले हे दुसरे ग्राहक प्रवास नकाशा तयार करण्यासाठी येथून घेतील ठीक तर पुढील जबाबदारी तुमच्याकडे मित्रानों सिद्धार्थ माटुरी होय म्हणूनच आम्हाला वाटले की दुसऱ्या व्यक्तीसाठी आपण जो विचार केला ज्याअर्थी पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही आपणास शालेय विद्यार्थी समजत आहोत आता आपण एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडे पाहत आहोत असे म्हणतात की पदव्युत्तर विद्यार्थी 24 ते 25 वयोगटातील असतील तर प्रथम या व्यक्तीचे नाव निश्चित करूया नितीन कुरियन ठीक आहे आपण त्याला प्रिन्स असे नाव देऊ प्रोफेसर आधीचा सॅम होता आणि आता प्रिन्स ठीक आहे नितीन तर प्रिन्स हा 24 वर्षांचा आहे सिद्धार्थ वय 24 वर्ष आणि नितीन तो दिल्लीमधील एका विद्यापीठात शिक्षण घेत आहे सिद्धार्थ दिल्ली भारत हा त्याचा भूगोल आहे म्हणूनच आमच्या दुसऱ्या व्यक्तिमत्वाची ती मूळ व्यक्तिरेखा आहे आणि इथे पेस्ट केली आहे नितीन मग आपण प्रिन्ससाठी कोणत्या अॅक्टिव्हिटीचा मॅपिंग करीत आहोत सिद्धार्थज्याअर्थी या गोष्टीचा आपण आधीच विचार केला आहे कि शालेय विद्यार्थी नोट्स कसा घेणार आहे आता आपण विद्यार्थी जीवनाची पुढील ऍक्टिव्हिटी करू या तर तो घरी जाऊन तयारी करत आहे तसेच नोट्स काढून अभ्यास हि करतो आहे बरोबर म्हणून येथे ऍक्टिव्हिटी असेल घरी जाऊन अभ्यास करणे अगदी बरोबर नितीन ठीक आहे तर मग या विशिष्ट क्रियादरम्यान आणि नंतरच्या क्रिया कोणत्या आहेत हे पुन्हा पहावे लागेल म्हणून एखादा विद्यार्थी जाण्यापूर्वी किंवा अभ्यास करण्यास सुरवात करण्यापूर्वी तो कदाचित करत असलेल्या काही क्रिया कोणत्या आहेत सिद्धार्थ कदाचित योग्य निराकरण करा स्वतःसाठी योग्य जागा निश्चित करा आणि त्याच्यासाठी पुस्तके आणि सर्व आवश्यक सामग्रीसह स्वत ला व्यवस्थित करा नितीन बरोबर म्हणून शिक्षणासंदर्भात सर्व संबंधित अभ्यास साहित्य तयार करणे सिद्धार्थ बरोबर सर्व अभ्यास सामग्री मिळवणे नितीन तर यात त्या सर्व नोट्सचा समावेश आहे आणि त्या संबंधित अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकांचा हि समावेश आहे सिद्धार्थ बरोबर नोट्स आणि पाठ्यपुस्तके म्हणूनच क्रिया 1 होईल 1 पूर्वीच्या क्रियेतील चरण 1 प्रमाणे आपल्याकडे हे येथे असू शकते नितीन ठीक आहे पुढे कदाचित तो स्वतला अशा स्थितीत ठेवेल जेथे तो बसू शकेल किंवा अभ्यास करेल जो कि बेड किंवा अभ्यासाचा टेबल असेल सिद्धार्थ बरोबर अभ्यासाच्या ठिकाणी स्वतला व्यवस्थित ठेवणे म्हणजे हे 2 असेल मग कदाचित तो विशिष्ट अध्यायात जाईल नितीन संबंधित अध्याय किंवा विषय बरोबर सिद्धार्थ म्हणून तो संबंधित अध्याय संदर्भात नोट्स आणि पाठ्यपुस्तके उघडत आहे मला वाटते की हा मूलभूत क्रिया असतील जो अभ्यास आणि क्रियानां पुढे नेईल नितीन अभ्यास आणि क्रिया बरोबर सिद्धार्थ अजून काही सुप्रातिव नाही ह्या कोणालाही आवडतील अशा मूलभूत गोष्टी आहेत सिद्धार्थ आपण दोघेही दुसर्या कशाकडे जाऊ अजून काही सर प्रोफेसर मी ठीक आहे गोष्टी सुरळीत चालू आहेत ठीक आहे नितीन म्हणून क्रिया दरम्यान सिद्धार्थ होय क्रिया दरम्यान विद्यार्थी २ तर मग तुम्ही कदाचित प्रथम एक मजकूर वा त्या विशिष्ट अध्याय साठी तयार केलेल्या संबंधित नोट्स वाचणे सिद्धार्थ बरोबर विषया साठी नोट्स आणि अध्याय वाचा बरोबर नितीन हो ती क्रिया 1 असेल सिद्धार्थ जेव्हा तो प्रत्यक्षात अभ्यास करायला लागतो तेव्हा असे होते नितीनअगदी जेव्हा तो प्रत्यक्ष अभ्यास करायला लागतो तेव्हा असे होते सिद्धार्थ ती डी 1 अॅक्टिव्हिटी टाइम लाइन आहे नितीन बरोबर दुसरे म्हणजे कदाचित त्याने लिहायला किंवा रेखांकन सुरू केले असेल किंवा सिद्धार्थ त्याच्या चालू असलेल्या नोट्स उतरवत आहे नितीन चालू असलेल्या नोट्स जेणेकरून शिकण्याची क्रिया होईल सुप्रातिव अभ्यासासाठी लिखाण नितीन अभ्यासासाठी लिखाण सिद्धार्थ सराव चालू असलेल्या नोट्स साठी लिहिणे नितीन होय आणि सुप्रातिवः तुम्हाला असे वाटते का की धावण्याच्या वेळी संदर्भ सामग्री मध्ये त्याला काही इतर संदर्भ सामग्री शोधण्याची आवश्यकता असू शकते जेणेकरून ते होऊ शकते नितीन म्हणून विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या बाबतीत मला मिळालेला अभिप्राय असा आहे की ते विशेषतः आजकाल बरेचदा ऑनलाइन जातात किंवा संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी यू ट्यूब व्हिडिओ तपासतात किंवा काही विषय ज्यामध्ये ते अस्पष्ट आहेत ते कदाचित असे करत असतील जेणेकरून असे काहीतरी या शिक्षण क्रियेमध्ये बसू शकेल सिद्धार्थ परिपूर्ण म्हणून संशयास्पद विषयांसाठी ती एक ऑनलाइन सामग्री आहे नितीन संशयास्पद विषय होय श्यामः ऑनलाईन संदर्भ तसेच ऑफलाईन पुस्तकांचा संदर्भ अशी पुस्तके हाताळणी नितीन पर्यायी संदर्भ पुस्तक बरोबर सिद्धार्थ ऑनलाइन ऑफलाइन संदर्भ साहित्य सुप्रातिवः संदर्भ साहित्य नितीन पुढील शिक्षणासाठी ऑफलाईन संदर्भ साहित्य होय सिद्धार्थ पुढील शिक्षणासाठी संदर्भ साहित्य ठीक आहे तर ती क्रियांची तिसरी पायरी आहे तसेच घरी शिकत असताना विद्यार्थी आणखी काही करत असेल नितीन पुन्हा हे आता शिकत असलेल्या एखाद्या विषयाशी संबंधित असेल ज्यास त्याने पूर्वी शिकलेल्या एखाद्या विषयाशी संबंधित असेल तर कदाचित त्याने यापूर्वी सुधारित केलेल्या किंवा शिकलेल्या नोट्स किंवा अध्याय परत मिळवण्याची शक्यता असू शकते आणि ती कदाचित असे काहीतरी असू शकते सिद्धार्थ यात आधीचे ज्ञान जोडण्या मध्ये आणखी भर घाला नितीन यासाठी आणि सध्या तो जे काही शिकत आहे त्याद्वारे त्याने आधीपासून जे शिकले आहे त्याच्याशी एक प्रकारचा संबंध निर्माण करतो सिद्धार्थ बरोबर त्याच्या मागील ज्ञान आणि सध्याच्या शिक्षणा दरम्यान एक पूल तयार करणे होय होय तर आता जर आपण या अभ्यासक्रमाच्या क्रियादरम्यानच्या या क्रियांदरम्यानचा विचार केला तर प्रिन्स काय करत आहे म्हणून आता आम्ही या क्रिया चा अभ्यास केल्यावर पुढे जाऊ शकतो म्हणून एकदा त्याने सर्व काही तयार केले की तुम्हाला काय वाटते की तो नंतर करेल नितीन बरोबर कदाचित तो शिकत आहे की नाही हे समजून घेणे योग्य आहे की नाही हे तपासावे लागेल सिद्धार्थ स्वत ला तपासा किंवा पुनरावृत्ती करा नव्याने शिकलेल्या विषयावर स्वत ची चाचणी घ्या बरोबर जे नंतरचे 1 असेल मग जर परीक्षा सकारात्मक आली तर त्याच्यासाठी अशी परिस्थिती आहे जिथे तो पुढील अध्यायात जाऊ शकतो किंवा परीक्षा नकारात्मक आल्यावर तो दुसर्या परिस्थितीत जाऊ शकतो नितीन तो समजुतीच्या प्रमाणात समाधानी नाही सिद्धार्थ ठीक आहे तर मग आपण कदाचित दोन भिन्न प्रकरणांमध्ये बदलू शकतो आणि हे असे असेल तर 2 मग तो पुढील विषयाकडे जाईल अशी एक सकारात्मक परिस्थिती आहे आणि जर तो स्वत चाचणी मध्ये अयशस्वी ठरला तर नकारात्मक परिस्थितीत तो कदाचित जाईल नितीन मग कदाचित तो क्रिया दरम्यान पुन्हा शैक्षणीक क्रियांकडे परत येईल सिद्धार्थ बहुधा डी 1 होईल नितीन होय शिकण्याच्या दरम्यानचा पहिली क्रिया म्हणजे डी १ होय सिद्धार्थ पुनश्य जात आहे नितीन पुन्हा संकल्पना वाचणे आणि समजून घेणे सिद्धार्थ त्याच विषयावर प्रोफेसर इथे माझी अशी सूचना आहे की येथून आपण पुढील पायरीकडे जाऊ ज्याला डी 1 म्हणू शकतो तर ते असेच आहे ठीक आहे पळवाट ही असामान्य नाही परंतु हे सांगते की येथे काहीतरी चालू आहे म्हणून हे एक प्रतिनिधित्व करणारे साधन आहे म्हणूनच ते दृश्यास्पद आहे म्हणून बाण आणि सर्व काही ठीक आहे म्हणून एखाद्या क्रियेमध्ये जितकी गुंतागुंत होते तितकी जास्त पळवाट आपल्याकडे असू शकते हे सामान्य नाही परंतु बहुधा ते रेषात्मक रचना असतात परंतु मी कोठेतरी पाहिले आहे की ते परत कनेक्ट होतात हे अगदी ठीक आहे तुम्ही ठीक आहात आपण त्याबद्दल सावध असणे आवश्यक आहे सिद्धार्थ तर चाचणीनंतर ही 2 प्रकरणे असतील प्रोफेसर इतका सकारात्मक नकारात्मक नकारात्मक डी 1 वर जाईल म्हणून फ्लो चार्ट प्रमाणे ठीक आहे सिद्धार्थ स्वत ची चाचणी घेतल्यानंतर कदाचित तो असेल तर आपण अशा परिस्थितीचा विचार करू या जेथे त्याने स्वत ची यशस्वीरीत्या चाचणी केली आहे आणि तो आपल्या निकालाने आनंदी आहे आणि पुढच्या विषयाकडे वाटचाल करतो आहे जे त्यानुसार पुढील चरण असेल नितीन बरोबर पुढच्या विषयावर जा सिद्धार्थ पुढील विषयांवर जाताना हे नंतरचे चरण 3 आहे पुन्हा या परिस्थितीसाठी आपण डी 1 वर परत जाऊ प्रोफेसर नक्कीच नितीन कारण पुढच्या विषयाकडे जाण्याने पुन्हा सुरूवात होत आहे आधीपासून मॅप केलेल्या क्रिया पुन्हा सुरू करणे प्रोफेसर बरोबर सिद्धार्थ बरोबर म्हणून आम्हाला असे वाटते की असे होईल नितीनयाला शिकण्याचे एक चक्र म्हणू या सिद्धार्थ घरी गेल्यानंतर प्रिन्स काय करू शकतो या विषयाचा अभ्यास करत आहे प्रोफेसर ललित जसे की माझ्या लक्षात आले की हे नक्कीच चांगले लिखाण आहे आणि मी खरोखरच प्रिन्स च्या डोळ्यातील प्रवास अनुसरण करू शकतो आणि असा तार्किक प्रवाह मला जाणवू शकतो तो त्यातून जात आहे हे आपण पहात आहोत आणि आता अर्थातच हे पूर्ण झाले आहे जसे आपण केले तसे मला आवडते अर्थात पुढील चरण भावनात्मक मॅपिंग असेल सिद्धार्थ बी 1 कडे परत जाणे ज्यासाठी प्रिन्सला अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या आदर्श परिस्थितीचा विचार करून सर्व अभ्यास सामग्री नोट्स आणि पाठ्यपुस्तके मिळतील म्हणून प्रिन्स येथे आनंदी आहे सुप्रतिव उपलब्धता शोधताय सिद्धार्थ होयनंतर अभ्यासाच्या टेबलावर स्वतची व्यवस्था करणे म्हणजे काहीतरी विचारात घेणारा नाही सुप्रतिव कोणत्याही भावनांचा संबंध नाही नितीन आणि ही अडचण असू शकते कारण पाठ्यपुस्तकातील त्या विशिष्ट अध्यायात तुम्हाला हे माहित आहे की तेथे काही कीवर्ड असू शकतात ज्यांना तो पाठ्यपुस्तकात शोधत असावा विशेषत जर तो प्रथम पाठ्यपुस्तके वापरत असेल तर वेळ म्हणून हो मला वाटतं की हे त्याच्यासाठी एक समस्या असू शकते श्याम कदाचित तो गोंधळलेला असेल नितीन हो पुन्हा गोंधळ झाला म्हणून एक दुखी भावना सिद्धार्थ गोंधळलेला आणि दुखी ती म्हणजे चरणांपूर्वीची भावना आता डी 1 ला येत आहे जे त्या विशिष्ट हेतूसाठी नोट्स आणि अध्याय वाचण्याच्या क्रिये दरम्यान आहे जेणेकरून या व्यक्तीसाठी ते आनंदी आहे येथे एक आनंदी राजकुमार आहे मग सराव किंवा नोट्स चालविण्यासाठी लिहिणे देखील आनंददायक आहे कारण तो त्याच्या शिकण्याच्या क्रियाचा भाग आहे नितीन होय तो क्रिया शिकत आहे सिद्धार्थ तर ते पुन्हा आनंदी आहे पुढील शिक्षणासाठी ऑनलाइनऑफलाईन संदर्भ सामग्रीचा संदर्भ घेत आहे नितीन हे पुन्हा एक समस्या असू शकते कारण जेव्हा त्याला ऑनलाइन तपासणी होत असेल तर त्याने लॅपटॉप वापरावा लागेल जर त्याला ऑफलाईन जायचे असेल तर त्याने पुन्हा दुसरे पाठ्यपुस्तके पाहावे लागेल बरीच जागा वापरली जात आहे त्यासाठी बराच वेळ खर्च केला जात आहे हे शिकणे क्रिया आहे सिद्धार्थ बरोबर तो त्याच्या फोकसवर देखील एक ठोसा आहे नितीन होय अगदी सिद्धार्थ तर ते वाईट आहे नंतर त्याच्या मागील ज्ञाना आणि सध्याच्या शिक्षणादरम्यान पूल तयार करणे तो शिकत आहे नितीन तर ही एक सकारात्मक बाजू आहे कारण तो आत्ता जे शिकत आहे त्याद्वारे तो समजून घेतो आणि कनेक्ट करतो आहे श्याम तर बरं होईल सिद्धार्थ या अभ्यासाच्या क्रिये दरम्यान त्या भावना असतात म्हणून क्रियेनंतर पुढे जाणे नव्याने शिकलेल्या विषयावर स्वतची चाचणी करणे कदाचित पुन्हा जिज्ञासू बनणे नितीन हो उत्सुक श्याम उत्सुक आहे हे पाहण्यासाठी की तो किती शिकला आहे नितीन होय जाणून घेण्यास उत्सुक सिद्धार्थ तरीही दुःखी आणि आनंदी नाही सुप्रातिव कारण तो कोंडी मध्ये अडकला आहे सिद्धार्थ त्याची कोंडी इतकी सरळ आणि जिज्ञासु आहे त्यानंतरच्या विषयाकडे वाटचाल करणे एक सकारात्मक परिणाम असेल नितीन त्याच्यासाठी सकारात्मक निकाल सुप्रातिव प्रिन्स नक्कीच यात खूष होईल श्याम आणि हे नक्कीच दुखी आहे कारण तो त्याच्या परीक्षेत अयशस्वी झाला आहे नितीन म्हणून त्याचा विषय त्याला पूर्णपणे समजला नाही सिद्धार्थ म्हणून त्याला परत डी 1 वर जावे लागेल ही त्याच्यासाठी वाईट गोष्ट आहे आता 3 हलविणे ही अशी स्थिती असेल जेव्हा आपण 2 सह पुढे जात आहोत म्हणूनच हे पुढील विषयांकडे जात असलेल्या 2 ची सुरूवात आहे म्हणून ती आनंदी होईल प्रोफेसर ठीक आहे आतापर्यंत मला हे आवडले आहे की आपण क्रियांना सर्वसमावेशकपणे पूर्ण केले आणि ग्राहक प्रवासाचा नकाशा काय असावा याची सर्व मूलभूत चेकमार्क पूर्ण आहेत म्हणून मला वाटते की आम्ही यशस्वीरीत्या 2 व्यक्ती पूर्ण केल्या आहेत ग्राहक प्रवासाच्या नकाशाबद्दल या विशिष्ट क्रियाच्या दुसऱ्या व्यक्तीने दिलेल्या निकालांमुळे मला खूप आनंद झाला आहे मला वाटते की पुन्हा मुख्य मुद्दे मी पुन्हा सांगू शकतो तो म्हणजे ग्राहकांचा वय भौगोलिक भूगोल आणि मजेसाठी आपण एखाद्या व्यक्तीस नाव देऊ शकता आणि त्या प्रकारच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणू शकता नंतर क्रिया त्या व्यक्तीच्या आधी दरम्यान आणि नंतर आणि कमीतकमी 3 चरणांचे काय करणार आहे हे स्पष्टपणे चिन्हांकित केले आहे म्हणून या लोकांनी त्याचे अनुसरण केले काही टिप्स ज्याने आम्हाला लूप्सच्या उपस्थित लूप्स एकाधिक व्यक्तिरेखेद्वारे त्यांच्यापैकी दोन बनवल्या आणि शेवटच्या भागामध्ये भावनिक मॅपिंग होते जे दुख आनंदी किंवा खरं तर आम्ही काही गोंधळलेले आहे तसेच आश्चर्यचकित झालेल्या काही भावना देखील लपलेल्या आहेत आणि आता आमच्याकडे आमच्यासाठी एक खास बोनस आहे जो आम्ही तो आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये दर्शवू तर पुढील बोनस व्हिडिओसाठी संपर्कात रहा